तरंग आणि तरंग समीकरणाचा परिचय आपण आतापर्यंत गेल्या 3 आठवड्यांत हे पाहिले आहे की क्वांटम मेकॅनिक्सची कल्पना कशी विकसित झाली आणि हायसेनबर्गच्या क्वांटम मेकॅनिक्सच्या फॉर्म्युलेशनशी परिणत झाली जी सुरुवातीला संक्रमण अँप्लितुड किंवा ज्याला मी संक्रमण मॅट्रिक्स घटक देखील म्हणेल आणि हे बोर्न जॉर्डन आणि हायसेनबर्ग यांनी मॅट्रिक्स यांत्रिकीच्या दृष्टीने सुधारित केले तथापि गेल्या व्याख्यानाच्या शेवटी मी टिप्पणी केल्याप्रमाणे मागील आठवड्यात या पद्धतीद्वारे क्वांटम मेकॅनिकल सिस्टीमचे निराकरण क्लिष्ट होते आणि एरविन श्रोडिंगरने विकसित केलेल्या वेव्ह मेकॅनिक्स मुळे ते सोपे झाले आणि प्रत्यक्षात ते कणांना लाटासारखे ट्रीट करतात आणि वेव्ह मेकॅनिक्सची संपूर्ण यंत्रणा ही आपण पुढील 2 आठवड्यांत विकसित करणार आहोत आणि हे दाखवते की हे खरोखर हायसेनबर्गच्या सूत्रीकरणाच्या बरोबरीचे आहे आणि क्वांटम मेकॅनिक्सच्या विकासाचे संपूर्ण चित्र आणि त्याप्रमाणे आम्ही ते लागू करत राहतो पण या व्याख्यानात मला काय करायचे आहे ते तुम्हाला भौतिकशास्त्रात लहरीचे वर्णन कसे केले जाते याची कल्पना देते तर आपण लहरी च्या वर्णनापासून सुरुवात करतो आणि प्रश्न आहे लहर काय आहे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलतो का तर आपण हा प्रश्न उपस्थित करूया ही सामग्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे किंवा ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यामध्ये अडथळा आहे आणि उत्तर दुसरे आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पाण्याची डिश घेतली आणि त्यात तुमचे बोट बुडवले तर तुम्ही एक अडथळा निर्माण करता जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही त्याचप्रमाणे जेव्हा मी बोलत असतो तेव्हा मी एक अस्वस्थता निर्माण करत असतो जो प्रवास करत असलेल्या हवेमध्ये दाबाचा त्रास होतो तो त्रास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण मटेरियल हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही तर लहर म्हणजे काय लहर ही काही काळासाठी माध्यमांमध्ये अडथळा आहे परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी उदाहरणार्थ कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही म्हणून आम्ही मध्यम किंवा निर्वात म्हणत आहोत उदाहरणार्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहर जी विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राची अडथळा आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करते आणि स्पष्टपणे जेव्हा ती प्रवास करते तेव्हा ती विशिष्ट वेगाने प्रवास करते ती लहर आहे आणि आपण त्याचे गणिती पद्धतीने वर्णन कसे करू ते आपण पाहू तर लहरींचे गणिती पद्धतीने वर्णन करणे आणि आपण स्वतःला कमी लहर पसरवण्यापुरते मर्यादित ठेवणार आहोत जे आपल्यासाठी पुरेसे आहे आणि याचा अर्थ काय लहर प्रवास करते आणि आतापर्यंत तुम्हाला समजते की अडथळा प्रवास करत असताना विकृत होत नाही आणि काय याचा अर्थ असा आहे की समजा माझ्याकडे पाण्याची ही डिश आहे आणि मी येथे अडथळा निर्माण करतो म्हणून मी असे म्हणू इच्छितो की त्यात एक अस्वस्थता निर्माण करा आणि एक प्रवास म्हणून तो समान आकार टिकवून ठेवतो किंवा जेव्हा मी तुमच्याशी बोलत असतो जेव्हा मी बाहेर कोणाशी बोलत असतो जरी ती व्यक्ती 20 30 मीटर दूर उभी असली तरीही मी ते ऐकतो एक शब्द घातला आहे किंवा तोच शब्द ऐकते याचा अर्थ असा की शब्द किंवा अडथळा विकृत होत नाही याला कमी फैलाव लाटा म्हणतात त्याचप्रमाणे स्ट्रिंगवर जर मी उदाहरणांसाठी नाडी तयार केली तर यासारखी नाडी ती त्याच आकारात आणि या दिशेने प्रवास करते मला काय म्हणायचे आहे ते पसरणे कमी आहे आणि ते परावर्तित होऊन परत येऊ शकते तर ही एक प्रकारची लहर आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत आणि हेच आपल्याला गणितात वर्णन करायचे आहे तर मी आत्ताच जे सांगितले ते समजा की माझ्याकडे आहे आणि मी कल्पना व्यक्त करण्यासाठी स्वत ला एका परिमाणात मर्यादित ठेवणार आहे आणि आपण लगेच 3 परिमाणांचे समीकरण लिहू तर एका परिमाणात समजा मी x अक्षाच्या दिशेने प्रवास करत आहे आणि मी तयार करतो मी प्रवास करत नाही आणि अडथळा x अक्षाकडे प्रवास करत आहे आणि v वेगाने प्रवास करत आहे मी पुढील स्लाइडवर जातो तर येथे माझा x अक्ष 0 आहे मी एकामध्ये 2 परिस्थिती घेईन ज्यामध्ये हा अडथळा जो कोणत्याही प्रकारचा असू शकतो तो वेगाने उजवीकडे प्रवास करत आहे मी दुसरी परिस्थिती घेऊ शकतो ज्यामध्ये समान अडथळा डावीकडे प्रवास करतो गती v सह क्षय न होता आणि मला जाणून घ्यायचे आहे कि समजा हे f चे x कार्य t च्या बरोबरीने 0 आहे मला हे जाणून घ्यायचे आहे की x च्या अंतरावर वेळेचे कार्य म्हणून अडथळा काय असेल हे अगदी सोपे आहे जर मी x वर काहीतरी पाहत आहे म्हणून आपण असे म्हणूया की मी ते येथे कुठेतरी x अंतरावर पाळत आहे हे x vt वेळी t 0 च्या स्थितीत होते तितकेच होईल तर हे x v t चे कार्य आहे सर्वसाधारणपणे जर x 1 आणि t 1 मध्ये अडथळा असल्यास मी लिहू शकतो आणि मी ते x आणि t चे कार्य म्हणून पाहत आहे हे v सारखे असेल म्हणून कारण यात इतका प्रवास झाला आहे की जे काही घडले ते या केंद्राने v t अंतराने बदलले आहे मला हे लिहू द्या हा अडथळा किंवा उजवीकडे जाणारी लहर आहे डावीकडे प्रवास कसा असेल हे f द्वारे x t वर दिले जाईल ते काय असेल हे सकारात्मक अंतर x vt वेळी t 0 आणि जर मला सामान्य f x t मध्ये लिहायचे असेल तर ते t 0 वेळी f v च्या समान असेल म्हणून प्रवास डावीकडे चिन्ह बदलते मी त्याकडे दुसऱ्या प्रकारे पाहू शकतो इतर मार्गाने मी ते बघू शकतो जर मी x बिंदू वेळ t वर पहात असेल तर वेळ t वर x अडथळा तसाच आहे कारण t t x v वर तो x 0 होता कारण तो नाडीने तेवढे अंतर v t चा प्रवास केला आहे तर इतका प्रवास केला आहे त्यामुळे x v इतका प्रवास करायला वेळ लागला म्हणून मी हे देखील लिहू शकतो की f चे x वर t चे x 0 च्या वेळी t x v सारखेच आहे जर ते उजवीकडे प्रवास करत असेल आणि डावीकडे प्रवास करत असेल तर f x t आहे x वर f च्या बरोबरी म्हणजे 0 t x v शेवटच्या स्लाइडमध्ये मी काय केले ते समजले आहे आणि येथे आहे की आपल्याकडे पसरलेल्या कमी प्रवाहाच्या लहरी साठी x vt चे कार्य म्हणून f आहे मी सोडत आहे ते 0 किंवा फंक्शन t उणे x वर v जे f सारखेच आहे फक्त त्याकडे पाहण्याचे 2 मार्ग म्हणजे प्रवासी लहर कशी दिसेल तर उदाहरणार्थ जर मी एक कार्य म्हणून उणे x वजा vt चौरस पर्यंत वाढवले तर ही उजवीकडे एक प्रवासी लहर असेल आणि ती 0 च्या बरोबरीने कशी दिसते हे e वाढवुन वजा x चौरस आणि असे दिसते वेळे च्या पुढे जाताना उजवीकडे अंतर v ने प्रवास करत राहील दुसरीकडे जर माझ्याकडे e xvt2 च्या बरोबरीची एक लहर असेल जी डावीकडे वेगाने प्रवास करेल v किंवा हे असे वर्णन करते ते मी हे e 2 च्या बरोबरीने e v2 देखील लिहू शकतो जो स्थिर t x v2 पूर्ण चौरस बनतो जो दुसरा मार्ग आहे हे पाहताना की हा एक अडथळा आहे जो मी वेळ t पाहत आहे हा t xv वेळ होता x 0 तर लहरी कडे पाहण्याचे हे 2 मार्ग आहेत समजा मी कुठेतरी एक लांब तार ओढून घेतो आणि हे थरथरणे सुरू करतो आणि A x हे 0 च्या बरोबरीने पाहू आणि मी हे टोक हलवण्यास सुरवात करतो आणि मी ते y t च्या बरोबरीने काही अँप्लितुड sin ωt सह हलवू लागतो म्हणून मी ते वर आणि खाली हलवित आहे की विस्थापन x ला x आणि t चे कार्य म्हणून कसे पाहते तर आम्ही आता y आणि x वर जे केले त्यावरून गेल्यास हे A sin of ω t x v च्या बरोबरीचे असेल तर जर मला लहरी ने प्रवास सुरू केल्यानंतर नक्कीच विस्थापन पहायचे असेल तर टी ही अशी लहर त्या बिंदूवरुन गेली आहे या बिंदूने या बिंदूंकडे काही अंतरावर पहावे टी म्हणजेवेळ t - xv वर x 0 असताना विस्थापन किती असेल तर ही एक सायनुसायडल लहर खालच्या दिशेने प्रवास करत आहे मी ते थोडे वेगळे A sin लिहू शकतो मी ω आत x v वेळा घेऊ शकतो vω हे v2πν आहे जे 2π वर तरंगलांबी आहे आणि म्हणून मी ही अभिव्यक्ती ASinωt 2πxλ म्हणून देखील लिहू शकतो 2πλ सहसा लहान के म्हणून दर्शविले जाते आणि त्याला वेव्ह नंबर म्हणतात तर मी सर्वसाधारणपणे लिहू शकतो की साइनसॉइडल वेव्ह y t आणि x हे ASinωt kxआहे जेथे k हे 2πλ आहे जे v तर हे मी इतर काही अँप्लितुड म्हणून देखील लिहू शकतो जे A sin of kx ωt मी ते कसे लिहितो हे महत्त्वाचे नाही परंतु तेथे x v t किंवा t xv हे संयोजन आहे आणि ते केवळ प्रवासाच्या लहरींचे प्रतिनिधित्व करते प्रवासाची लहर साईन वेव्ह होण्यापुरतीच मर्यादित आहे का तर नाही उदाहरणार्थ मी तीच स्ट्रिंग घेऊ शकते आणि काही काळ ती वर हलवू शकते ती तिथे धरून ठेवा आणि नंतर परत या याचा अर्थ मी 0 आणि कधीकधी t दरम्यानच्या काळासाठी काही अडथळा y t A च्या बरोबरीने एक अडथळा निर्माण करतो आणि नंतर 0 किंवा पुन्हा T पेक्षा जास्त तो x आणि t चे कार्य कसे दिसेल तर 0 आणि T आणि 0 दरम्यान t x v साठी t आणि x हे A च्या बरोबरीचे का असतील त्यामुळे तुम्ही थोडीशी गणना करू शकता तर असे दाखवा की मी प्रत्यक्षात एक चौरस लहर तयार करत आहे जो या A सह खाली जात आहे दुसरीकडे t t x v साठी A हे y t x च्या समान असेल अन्यथा t पेक्षा जास्त 0 पेक्षा कमी नंतर t आणि 0 च्या बरोबरीने असेल तर ही लाट डावीकडे प्रवास करेल तर मी ज्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे तो असा आहे की अडथळा डावीकडून उजवीकडे शुद्ध वारंवारता किंवा हार्मोनिक लहर प्रवास करू शकतो मी फक्त हार्मोनिक वेव्हचे बरेच टर्म सोडत आहे ज्यावर sin omega t वर अवलंबून असेल हे योग्य ठिकाणी आणि जेथे सर्वसाधारणपणे तो कोणताही आकार असू शकतो ही हार्मोनिक वेव्ह किंवा साइनसॉइडल वेव्ह आहे आणि इतर कोणताही आकार असू शकतात तर तो असा अडथळा आहे जो विकृती कमी करतो विकृत होत नाही ती प्रवास लाटा आहे का तर आता आपण गती नियंत्रित करणारे तरंग समीकरण लिहू चला हे पाहू हे t xv चे कार्य आहे म्हणून जर मी या प्रमाणाला z म्हणून घेतले आणि t च्या संदर्भात f चे आंशिक व्युत्पन्न घेतले तर मला dfdz∂z∂t मिळणार आहे जे dfdz सारखेच आहे आणि जर मी f चे आंशिक व्युत्पन्न घेतले तर x हे dfdz∂z∂x असणार आहे जे मला 1vdfdz देणार आहे आणि dfdz आंशिक आहे आणि v आंशिक आहे तर हे 1v∂f∂t असणार आहे आणि म्हणून लिहिण्यासाठी प्रवास करणाऱ्या लहरी साठी तरंग समीकरण ∂f∂x 1v∂f∂t म्हणजे ∂f∂x1v∂f∂t0 सोल्यूशन काय आहे कारण सोल्युशनमधून आपण v ने टी वजा xvx तयार केले आहे तर निराकरण म्हणजे t - xv आकाराचे कार्य काहीही असू शकते किंवा x vt चे कार्य डाव्या बाजूस जाणाऱ्या लहरी साठी समान गोष्ट आहे कारण हे ft xv द्वारे बदलले जाणार आहे डावीकडे जाणाऱ्या लाटेसाठी हे d f d z राहते तथापि 1v∂f∂tबनते आणि म्हणून डावीकडे जाणारी लहर ∂f∂xअसणार आहे 1v∂f∂t किंवा ∂f∂x 1v∂f∂t त र माझ्याकडे दोन समीकरणे आहेत x दिशाने जाणाऱ्या लहरी साठी समीकरण ∂∂f∂x 1v∂f∂t असेल आणि तरंग वजा x दिशेने प्रवास करत आहे आमच्याकडे ∂f∂x1v∂f∂t आणि लहर कोणत्या मार्गाने प्रवास करते हे लक्षात ठेवणे अवघड बनते आणि म्हणून प्लस चिन्ह आणि वजा चिन्ह असावे की नाही आम्ही 2 समीकरणे एकत्र केली आम्ही त्यांना कसे एकत्र करू हे आपल्याला समजते की एक्सच्या संदर्भात प्रवासाच्या लाटासाठी आंशिक व्युत्पन्न ही एक गोष्ट आहे जी आपण वरील प्रश्नांमधून पाहू शकता कि ±1v∂f∂t म्हणून जर मी x च्या संदर्भात दुसरे व्युत्पन्न घेतले तर हे 1v2 ∂2t2 होणार आहे आणि हे चिन्ह आता प्लस बनते कारण वजा चौरस प्लस प्लस स्क्वेअर एक्स प्लस आहे आणि म्हणून सर्वसाधारणपणे मी एका लहरीसाठी 2fx21v22ft2 लिहू शकतो आणि यात एक तरंग प्रवासाचे वर्णन डावीकडे किंवा उजवीकडे करते तर मला हे 2fx21v22ft2 or 2fx2 1v22ft20 असे लिहू द्या जे कि डावीकडे किंवा उजवीकडे जाणाऱ्या लहरींचे वर्णन करते किंवा ते दोघांचे रेखीय संयोजन किंवा रेखीय संयोजन असू शकते तर तरंग समीकरणासाठी एक सामान्य उपाय 2fx2 1v22ft20 हे x vt चे कार्य आहे आणि x vt चे इतर काही फंक्शन g असू शकते जेथे दोन्ही वरील दिलेल्या समीकरणाचे समाधान करतात लक्षात घ्या की f उजव्या दिशेने प्रवास करताना अडथळ्याच्या कार्याचे वर्णन करते g डाव्या दिशेने प्रवास करण्याच्या व्यत्ययाचे वर्णन करते आणि तेथे संयोजन देखील असू शकते जे उपाय आहे कारण दोन्ही तरंग समीकरणात दिलेल्या समीकरणाचे समाधान करतात जे डावीकडे प्रवास जोडतात किंवा विशेषतः उजवीकडे प्रवास करणे हे देखील स्थिर लाटेचे वर्णन करते या लाटा आहेत जे डाव्या बाजूस आणि उजवीकडे प्रवास करणाऱ्या समान अँप्लितुडच्या लाटांचे रेषीय संयोजन आहेत म्हणून ते स्थिर आहेत ते हलत नाहीत ते प्रवास करत नाहीत ज्यावर पुढील व्याख्यानात चर्चा होईल